अॅनालॉग ते डिजिटल रूपांतरण यावर आपण चर्चा चालू ठेवू या व्याख्यानात आपण आधी AD कन्व्हर्टरच्या दुसर्या प्रकाराबद्दल बोलत आहोत जे काउंटर प्रकार किंवा ट्रॅकिंग टाइप कन्व्हर्टर सारखे आहे ज्याची आपण मागील व्याख्यानात चर्चा केले होती परंतु रूपांतरणाच्या काळाच्या बाबतीत हे अधिक कार्यक्षम आहे आम्ही वापरत असलेल्या ARM डेव्हलोपमेंट बोर्ड मध्ये कोणत्या प्रकारची AD रूपांतरण सुविधा आहे याबद्दल आपण बोलत आहोत AD रूपांतरणाच्या या पद्धतीस सकॅसेसिव्ह अँप्रॉक्सिमशन AD कन्व्हर्टर असे म्हणतात ऑपरेशनचे तत्त्व बायनरी सर्चसारखेच आहे तुमच्यापैकी जे प्रोग्रामिंगशी परिचित आहेत त्यांच्यासाठी काही मूलभूत ज्ञान आणि डेटा संरचनेची समज आहे आपणास कदाचित बायनरी सर्च अल्गोरिदम विषयी माहित असेल ज्यांना हे माहित नाही त्यांच्यासाठी बायनरी सर्च काय आहे ते मी सांगते फक्त असे समजू की माझ्याकडे अॅरेमध्ये संग्रहित केलेल्या नंबरची यादी आहे आणि हे नंबर एकतर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सॉर्ट केले आहेत आता मला नंबर शोधायचा आहे मी एक नंबर शोधू इच्छितो की 45 असे समजू की सध्या अॅरे मध्ये आहे की नाही जर अॅरेची क्रमवारी लावलेली नसेल तर मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा शोध घ्यावा लागेल परंतु त्यास क्रमवारी लावल्यामुळे मी एक अतिशय बुद्धिमान धोरण अवलंबू शकतो मी अॅरेच्या मध्यभागी प्रारंभ करू शकतो मी शोधू इच्छित असलेल्या घटकापेक्षा मध्यम घटक कमी किंवा जास्त आहे याची तुलना करतो मला जर मध्यम घटक त्यापेक्षा कमी आढळला असेल तर याचा अर्थ असा आहे की माझा घटक उजव्या बाजूला असणे आवश्यक आहे किंवा अन्यथा डाव्या बाजूला असणे आवश्यक आहे तर आपण एका तुलनेत पहाल की मी यादीचा आकार निम्म्यावर आणला आहे मी निवडलेल्या अर्ध्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करतो समजा ते अर्ध्या भागात आहे मी पुन्हा मध्यभागी शोधतो शोधावर अवलंबून मला एकतर डाव्या अर्ध्या किंवा उजव्या अर्ध्या भागामध्ये पहावे लागेल मी ही प्रक्रिया पुन्हा सांगतो समजा माझ्याकडे अॅरेमध्ये 128 नंबर आहेत एका तुलनेनंतर मी यादी अर्ध्यावर कमी करते ती 64 होते दुसर्या शोधानंतर ते 32 होते दुसर्या शोधा नंतर ते 16 होते अशाप्रकारे 8 4 2 आणि 1 शेवटी जेव्हा फक्त 1 घटक असतो तेव्हा मी ते सांगू शकतो तो तिथे आहे की नाही तर 7 तुलना आवश्यक आहे 7 म्हणजे काय हे काहीही नसून परंतु लॉग log2 128 हे सकॅसेसिव्ह अँप्रॉक्सिमशन तंत्र हे AD रूपांतरणात हार्डवेअरमध्ये बायनरी सर्च लागू करण्यासारखे आहे आपणास 128 संख्येच्या यादी साठी log2128 ची तुलना आवश्यक आहे जर तेथे 2n घटक असेल तर मला log2 2n n ची आवश्यकता असेल मला n स्टेप्स हव्या आहेत जर मी हे कार्यान्वित करू शकलो तर मला फक्त 2 क्लॉक पल्सींची आवश्यकता आहे 2n क्लॉक पल्सींची नाही आम्ही काउंटर ऐवजी सक्सेससिव्ह अँप्रॉक्सिमेशन नावाची रजिस्टर वापरतो 4 बिट AD कनव्हर्टरचा विचार करु समजा आम्ही या रजिस्टर 1 0 0 0 ने आरंभ करु हे 1 0 0 0 म्हणजे 8 जे साधारणपणे 0 ते 15 यादीमध्ये मध्यभागी आहे मी मध्यम बिंदूपासून प्रारंभ करतो मी ते कमी किंवा जास्त आहे की नाही याची तुलना करतो समजा मी असे म्हणतो की इनपुट कमी आहे तर ते डावीकडे अर्ध्या 0 ते 7 वर असेल 0 ते 7 मधील मध्यम बिंदू काय आहे तर 4 म्हणजे काय 0 1 0 0 आणि उजवीकडे असल्यास ते जास्त असेल तर याचा अर्थ असा की 9 ते 15 त्यातील मधला बिंदू 12 12 म्हणजे 1 1 0 0 तर आपण प्रत्यक्षात काय करत आहोत आम्ही 1 0 0 0 सह सुरुवात केली जर हे 1 पेक्षा कमी असेल तर 0 बनविले जाईल आणि पुढील बीट 1 बनविला जाईल परंतु जर हा दुसरा मार्ग असेल तर हा 1 1 राहतो मी बदलत नाही परंतु दुसरा बिट फक्त मी बनवित आहे 1 हे आपण वारंवार करत आहोत आणि यामुळे बायनरी सर्चचे अनुकरण होते सक्सेससिव्ह अँप्रॉक्सिमेशन रजिस्टरची ही भूमिका आहे मी दाखवित असलेला ही आकृती तू पाहशील डाव्या बाजूस हे मी आत्ताच उदाहरणासह काय सांगितले ते आकृती दर्शविते SAR मध्ये आम्ही 1 0 0 0 ने प्रारंभ करतो आम्ही अॅनालॉग इनपुट व्होल्टेजशी तुलना करतो की ती त्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे जर इनपुट SAR आउटपुटपेक्षा कमी असेल तर मग मी इथे जातो मी हे बिट 0 बनवितो मी पुढचा बिट 1 करतो म्हणजे 0 1 0 0 हे इतर मार्गाने केले तर मी ते 1 1 0 0 करते आणि मी ही प्रक्रिया पुन्हा करते आपण येथे पाहता मी हे त्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे की नाही हे पुन्हा तपासतो जर हे कमी असेल तर मी बनवलेल्या शेवटच्या बीट 0 बनवितो आणि पुढच्या बीटला मी 1 वर सेट केले परंतु दुसर्या बाजूला जर ते त्यापेक्षा मोठे असेल तर मी बदलत नाही पुढचे बिट मी 1 वर बदलत आहे आणि ही प्रक्रियाची पुनरावृत्ती होते मी नेहमी पुढच्या बिटकडे पहात आहे बाजूचा बिट मी ते परत 0 वर बदलत आहे आणि पुढचे बिट 1 वर सेट करत आहे किंवा मी सध्याच्या बिटला काहीही करत नाही फक्त पुढचे बिट 1 वर बदलत आहे तर अशाप्रकारे मी 1 कंपॅरीझन 2 कंपॅरीझन 3 कंपॅरीझन आणि 4 कंपॅरीझन करतो आणि शेवटी मला निकाल AD कन्व्हर्टर चे आउटपुट मिळते तर येथे केवळ 4 कंपॅरीझन स्टेप्सची आवश्यकता आहे ब्लॉक आकृतीनुसार असे की सक्सेससिव्ह अँप्रॉक्सिमेशन AD कन्व्हर्टर असे दिसते अजूनही एक कंपॅरेटर आणि DA कनव्हर्टर आहे जे ट्रॅकिंग प्रकार ADC सारखेच आहे फक्त अप डाउन काउंटर ची ऐवजी सक्सेससिव्ह अँप्रॉक्सिमेशन रजिस्टर द्वारे केली जाते आणि हे प्रत्यक्षात लॉजिक लागू करते जे कंपॅरेटरचे आउटपुट 0 आहे किंवा 1 याचा निर्णय घेतो आणि जेव्हा आपणास रूपांतरणाची प्रक्रिया सुरू करायची असेल तेव्हा दोन इंटरफेस असतात SOC आणि EOC आपण SOC मध्ये एक पूल्स लागू केल्यास रूपांतरण सुरू होईल आणि अंतर्गतपणे 8 क्लॉक पल्सेस असतील समजा आपण n बिट कनव्हर्टर वापरत आहात आपल्याला N बिट्सचे DA कन्व्हर्टर आवश्यक आहे एन क्लॉक पल्सेसनंतर हे EOC सिग्नल उच्च केले जाईल बाहेरील कोणत्याही डिव्हाइसला हे कळेल की माझे A D रूपांतरण संपले आहे आता मी D ची व्हॅल्यू रीड करू शकते हे असे कार्य करते हे संकल्पनेत सोपे आहे परंतु अतिशय लवचिक आणि अतिशय वेगवान आहे यासाठी फक्त n क्लॉक पल्स आवश्यक आहे एक लहान उदाहरण येथे 3 बिट कनव्हर्टरसाठी दर्शविले आहे हा बायनरी शोध जसजसा सुरू होत जातो तसतसा पहा DAकन्व्हर्टर चे आउटपुट कसे बदलते आपण मध्यभागी प्रारंभ करु हा माझा मध्यम बिंदू आहे मग आपण येथे जाऊ शकता किंवा इकडे आपण वर जाऊ असे सांगा तर हा माझा पुढचा मुद्दा आहे पुढील स्टेप्समध्ये आपण एकतर येथे किंवा इथपर्यंत गेलात तर आपण असे येथे जाऊ असे सांगू आपण मध्य बिंदूपासून प्रारंभ करा मग कदाचित आपण येथे जात असाल तर आपण येथे जात असाल तर आम्ही येथे असेच जाऊ बिंदू रूपांतरित करू शकू हे मी येथे दाखविलेले एक छोटेसे उदाहरण आहे जे 1 0 1 इनपुटशी संबंधित आहे ते त्या बिंदूवर रूपांतरित होते परंतु आपण DA कनव्हर्टरच्या आउटपुट वेव्हफॉर्मकडे पाहिले तर वेव्हफॉर्म असे दिसेल आता ARM मायक्रोकंट्रॉलर्स विषयी बोलताना कोणत्या प्रकारचे AD रूपांतरण सुविधा उपलब्ध आहेत आपल्याला दिसेल की DA रूपांतरण सोपे आहे आपल्याला फक्त DA कन्व्हर्टर बनविण्यासाठी काही रेजिस्टन्सची आवश्यकता आहे परंतु AD रूपांतरण अधिक कठीण आहे AD रूपांतरण करण्यासाठी आपल्याकडे काही विशेष सर्किटरी असणे आवश्यक आहे ARM च्या काही जुन्या जनरेशनकडे पाहूया ARM 7 पूर्वीच्या जनरेशन मधील मायक्रोकंट्रोलरपैकी एक होता तेथे 10 बिट सक्सेससिव्ह अँप्रॉक्सिमेशन AD कन्व्हर्टर अंगभूत होते त्या सर्वांनी सक्सेससिव्ह अँप्रॉक्सिमेशन तंत्र लागू केले कारण ते कार्यक्षम आहे कारण त्यासाठी हार्डवेअर कमी प्रमाणात आवश्यक आहे आता ते 10 बिट कनव्हर्टर असल्याने जर मी संदर्भ व्होल्टेजमध्ये 3 3 व्होल्टचा पुरवठा कनेक्ट करत असेल तर स्टेप साइझ step size पूर्ण प्रमाणात व्होल्टेज 210 - 1 ने विभाजित होईल आपण गणना केल्यास ही संख्या 3 23 मिलीव्होल्टवर येते आपण मोजमाप किती अचूकतेसाठी करू शकता हे निर्धारित करते हे रिझोल्यूशन अचूकतेचे एक उपाय आहे प्रोसेसरच्या आत अशी दोन ADC मॉड्यूल आहेत त्यांना ADC 0 आणि ADC 1 म्हणतात ADC 0 मध्ये 6 चॅनेल आहेत आणि ADC 1 मध्ये 8 चॅनेल आहेत 6 चॅनेल म्हणजे आपण रुपांतरणासाठी 6 इनपुट कनेक्ट करू शकता 8 चॅनेल म्हणजे आपण 8 इनपुट कनेक्ट करू शकाल आणि क्लॉकाची वारंवारता जास्तीत जास्त 4 5MHz होती आता हे चॅनेल कसे कार्य करतात ते पाहू येथे आपल्याकडे AD कन्व्हर्टर आहे आणि हा ब्लॉक मी दाखवित आहे ते अॅनालॉग मल्टीप्लेक्सर आहे आपल्याला माहित आहे की डिजिटल मल्टीप्लेक्सर म्हणजे काय जर एकाधिक इनपुट असतील तर निवडलेल्या लाईन्सच्या आधारे इनपुटपैकी एक निवडली जाईल संमिश्र करणारा यंत्र एनालॉग मल्टीप्लेसर मध्ये इनपुट अनलॉग व्होल्टेजेस आहेत आपण डिजिटल सिलेक्ट इनपुट लाइनवर आपण काय इनपुट देत आहात यावर अवलंबून आउटपुटवर एक इनपुट लाईन निवडेल आता ADC 0 मध्ये 6 अॅनालॉग इनपुट चॅनेल आहेत ते योग्य रित्या निवडून आपण त्यापैकी एक रूपांतरणासाठी निवडू शकता त्यापैकी अनेक एकाच वेळी वापरले जाऊ शकतात परंतु आपल्याला एका वेगवान दराने एकाकडून दुसर्याकडे जावे लागेल आपण एक चॅनेल रुपांतरित केले त्यानंतर दुसरे चॅनेल रुपांतरित केले त्यानंतर तिसरे चॅनेल रूपांतरित केले पुन्हा पहिल्या वर परत या आता येथे शक्यतो मी नायक्वीस्त प्रमेय वापरू शकतो कारण मी बोललो AD कनव्हर्टर कदाचित 1 MHz वेगात कार्यरत आहे परंतु आपल्या इनपुट वेव्हफॉर्म वैशिष्ट्यानुसार आपल्याला अशा प्रकारच्या सॅम्पलिंग रेटची आवश्यकता असू शकत नाही तुमचा सॅम्पलिंग रेट फक्त 1 KHz असेल तर एकाच AD कन्व्हर्टरवर एकाधिक चॅनेल मल्टिप्लेक्स केले जाऊ शकतात आणि आपण ते एकाच वेळी वापरू शकतो येथे 2 चॅनेल ADC 0 आणि ADC 1 अनुक्रमे 6 आणि 8 चॅनेलचे समर्थन देतात AD रूपांतरण पूर्ण झाल्यानंतर एक इंटरप्ट सिग्नल तयार केला जातो हे असे कार्य करते आणि तेथे एक कंटोल रजिस्टर आहे जे योग्य रित्या आरंभ केले पाहिजे ARM 7 मध्ये हेच होते आता आपण वापरत असलेल्या बोर्डकडे येत आहोत STM3 32 जो ARM Cortex 4 मायक्रोकंट्रोलरवर आधारित आहे या बोर्डमध्ये 3 अंगभूत 12 बिट AD कन्व्हर्टर आहेत आणि त्यापैकी प्रत्येक 19 चॅनेल पर्यंत समर्थन देऊ शकतात याचा अर्थ असा की अॅनालॉग मल्टिप्लेक्झरमध्ये बरेच इनपुट आहेत आपला रेफेरेंस 3 3V असल्यास १२ बिटसाठी आपला चरण आकार खूपच लहान असेल तर आपली अचूकता 0 8 मिलीवॉल्टपेक्षा जास्त असेल तेथे 16 बाह्य चॅनेल आहेत जे इनपुट आउटपुट पिनशी inputoutput pins जोडलेले आहेत आणि 16 चॅनेल पैकी 6 अर्डिनो कनेक्टर पिनवर उपलब्ध आहेत त्यांना A0 ते A5 असे म्हणतात आणि त्याव्यतिरिक्त 3 अंतर्गत चॅनेल आहेत जे सिस्टमचे हेल्थ तपासण्यासाठी आहेत हे 3 अंतर्गत चॅनेल बॅटरीच्या व्होल्टेजशी जोडलेले आहेत जर बोर्ड बॅटरीवर चालत असेल तर आपण बॅटरी व्होल्टेज काय आहे हे वाचू शकता तर काही बोर्डांमध्ये तापमानात सेन्सर sensor अंगभूत आहे आपण बोर्डाचे तपमान देखील वाचू शकता आणि सध्याचे संदर्भ व्होल्टेज काय आहे हे देखील आपण वाचू शकता तर या सर्व अंतर्गत गोष्टी आपण निरीक्षण करू शकता त्यांना अंतर्गत चॅनेल्स म्हणतात आता या बोर्डाकडे परत येताना आपल्याला या अर्डिनो कनेक्टर पाहायला मिळेल सहा अॅनालॉग इनपुट लाइन येथे उपलब्ध आहेत परंतु अधिक संख्या इनपुट लाइन पिन समर्थित आहेत आपल्याला अधिक पाहिजे असल्यास आपणास या विस्तार पिनमधून प्रवेश करावा लागेल STM32 विस्तार पिन मध्ये आपल्याकडे सर्व सिग्नल पिनमध्ये प्रवेश आहे परंतु येथे आपल्याकडे केवळ अर्डिनो Arduino सुसंगत कनेक्टर पिन मध्ये प्रवेश आहे आम्ही दर्शवित असलेल्या प्रयोगांमध्ये जेव्हा आपल्याला AD कन्व्हर्टर ची आवश्यकता असते तेव्हा आम्ही बरेच चॅनेल वापरत नाही आम्ही अर्डिनो इनपुट थेट कनेक्टर करू शकतो त्या केस मध्ये पिन क्रमांक A0 A1 A2 A3 A4 A5 म्हणून संदर्भित करू शकतो आम्ही पिन क्रमांक देखील देऊ शकतो जसेकी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आम्ही त्यांना P12 म्हणू तर आपण एकतर त्यांना नावाने कॉल करू शकता किंवा आपण त्यांना पिन क्रमांकावर कॉल करू शकता जेव्हा आपण एखादा प्रोग्राम लिहिता तेव्हा आपण त्यापैकी कोणतीही नावे आपल्या इच्छेनुसार वापरू शकता यासह आम्ही AD रूपांतरणावरील या चर्चेच्या शेवटी आलो आहोत यापूर्वी आम्ही DA रूपांतरण पाहिले होते पुढील व्याख्यानात आपण एम्बेडेड सिस्टम अप्लिकेशन्समध्ये महत्वाच्या असलेल्या काही सामान्य सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्सबद्दल बोलणार आहोत आणि त्यापैकी बरेच आपण प्रत्यक्षात हँड्स ऑन सेशन्सद्वारे प्रात्यक्षिक करणार आहोत त्यांचा वापर करण्यापूर्वी सेन्सर्स काय आहेत ते कसे कार्य करतात आणि मायक्रोकंट्रोलरद्वारे इंटरफेस कसे येऊ शकतात याबद्दल काही मूलभूत कल्पना जाणून घेणे चांगले आहे या चर्चा आपण आपल्या पुढील व्याख्यानात सुरूच ठेवू